एनर्जी स्टोअर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड II सोल्व्ड एक्झाम्प्ल्स आपण चुंबकीय क्षेत्रातील उर्जा घनता ही ½ μ0B2 अशी दिली जाते हे शिकलो आता काही उदाहरणे पाहण्यासाठी याचा वापर करूया तर पहिल्या उदाहरणात मी एक लांब सोलेनोईड ज्याची प्रती युनिट लांबीसाठीची वळणे n आहेत अशी घेतो तर त्यामधून I इतका विद्युत प्रवाह जातो आहे आणि त्याची प्रती युनिट लांबीसाठीची वळणे n आहेत आणि विद्युत प्रवाह I इतका आहे तर तिथे b इतके चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे तर उर्जा ½ μ0b2 ही उर्जा घनता आहे ½ μ0b बरोबर μ0I2 आहे हे मला माहित आहे आणि म्हणून उर्जा घनता बरोबर 0n2I22 इतकी मिळेल Energy density120B21200nI20n2I22 आता प्रती लांबी साठी जमा केलेली उर्जा याचा अर्थ असा की ते क्रॉस सेक्शन चे क्षेत्रफळ त्याला a म्हणूया गुणिले युनिट लांबी तर हे घनमान होईल म्हणून प्रती युनिट लांबी साठी जमा केलेली उर्जा बरोबर 0n2I22 आणि ही 0 असायला हवी म्हणून प्रती युनिट लांबी साठीची उर्जा बरोबर 0n2I22 गुणिले a ही ½ LI2 आहे आणि यावरून L बरोबर aμ0 n2 मिळेल हे प्रती युनिट लांबी साठीचे इंडक्टंस आहे a0n2I2212LI2 or La0n2 सोलेनोइड साठी याचा अर्थ असा की प्रती युनिट लांबी मध्ये इंडक्टंस फाय टोटल संपूर्ण प्रवाह जो या सर्व n वळणातून जातो आहे भागिले I ही संख्या बरोबर n गुणिले क्षेत्रफळ गुणिले यातील चुंबकीय क्षेत्र जे आहे n μ0I भागिले I बरोबर a μ0n2 म्हणून हे दोघे एकसारखे आहेत InductanceIn a n 0IIa0n2 म्हणून हे एक उदाहरण आहे ज्यात आपण पाहिले की b च्या उर्जा घनतेवरून काढलेली उर्जा ही इंडक्टंस पद्धतीने इंडक्टंस वरून काढलेल्या उर्जे इतकी आहे याने तुम्हाला आश्चर्य वाटायला नको कारण आपण इंडक्टंस सूत्रावरून सुरुवात करूनच हे सूत्र विकसित केले आहे दुसरे उदाहरण म्हणजे शेल भोवती गुंडाळलेली विद्युत प्रवाह वाहक तार ज्यामधून विद्युत प्रवाह परत येतो अशी मी घेतो आता गणितीय समस्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी मी ही तार अशी घेतो की तिची त्रिजा a आहे आणि ती पोकळ आहे म्हणून विद्युत प्रवाह केवळ पृष्ट्भागावरून वाहतो म्हणून विद्युत्प्रवाह केवळ पृष्ट्भागावरून वाहतो आतमध्ये काही नाही म्हणून ही त्रिजा a आहे आणि समजा बाहेरील त्रिजा b आहे तर अम्पिअर Ampere's law च्या सिद्धांत प्रमाणे या तारे मधी b बरोबर μ02πr गुणिले I होय आणि हा b जर विद्युत प्रवाह वरच्या दिशेने असेल यासारखा गोलाकार असेल म्हणून कारण आतमध्ये b 0 आहे आतमध्ये b 0 आहे कारण हे पोकळ आहे b केवळ याच भागात आहे जमा केलेली उर्जा बरोबर 12μ0 गुणिले b2 μ02 I24π2r2 बरोबर μ08π2r2I2 असे मिळेल B0I2πr Energy density12002I242r20I282r2 जर मला प्रती युनिट लांबी साठीची उर्जा काढायची असेल तर ती बरोबर 0I282ab2πrdrr2 बरोबर 0I24πlnba असे मिळेल Energy storedlength 0I282ab2πrdrr20I24πlnba हे व्याख्येवरून 12LI2 बरोबर 0I24πlnba असे मिळेल I2 रद्द होतो आणि मला 02πlnbd मिळेल 12LI20I24πlnbaL02πlnba याचा काही अर्थ आहे का हे आपण पाहूया ही तार I इतका विद्युत प्रवाह नेट आहे आणि बाहेरून तो परत येत आहे प्रती युनिट लांबी साठी प्रवाह जो मी या रंगवलेल्या भागाने दाखवत आहे आणि हा होईल b r गुणिले प्रती युनिट लांबी dr ही युनिट लांबी आहे हा प्रवाह आहे r a ते b बदलत आहे म्हणून 02πabdrr असे मिळेल त्यावरून मला 02πln ba I मिळेल आणि म्हणून ते मला L बरोबर 02πlnba असे देईल हे सारखे येते तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मी उर्जा काढत होतो आणि तुवरून मला इंडक्टंस मिळाला आणि मी तो सारखा आहे का नाही हे पाहतो पुढील उदाहरणात आपण त्याचे महत्व दाखवणार आहोत abB dr02πIabdrr02πln ba ILI L02πlnba पुढील उदाहरणात मी ज्याला विभागलेला विद्युत प्रवाह म्हणतात तो घेईन आणि आपण यात काय करू की मी एक घन तार घेईन आणि त्यातून I इतका विद्युत प्रवाह जातो आहे आणि विद्युत प्रवाह बाहेरील आवरणातून परत येतो आहे जो तारेच्या त्रिजेच्या बरोबरीत आहे या बाहेरील आवरणातून विद्युत प्रवाह परत येतो आहे या तारेमधील चुंबकीय क्षेत्र आपण काढूया आणि विद्युत्प्रवाह या तारेमध्ये सगळीकडे समान विभागलेला आहे असे मानून आणि ही त्रिजा समजा a आहे त्यात जमा झालेली उर्जा देखील तर अम्पिअर च्या सिद्धांताप्रमाणे तारेच्या अक्षापासून r अंतरावर मी चुंबकीय क्षेत्र काढणार आहे आपल्याला b गुणिले 2 πr बरोबर μ0 गुणिले संपूर्ण विद्युत प्रवाह जो πa2 वर विभागलेला आहे तो मिळेल आणि म्हणून त्यामध्ये असलेला विद्युत प्रवाह बरोबर Iπ2 गुणिले πr2 हा π रद्द होईल आणि म्हणून मला b बरोबर μ02πa2 गुणिले r मिळेल म्हणून तारेच्या आतील चुंबकीय क्षेत्र हे a च्या पप्रमाणात वाढत आहे आणि ते बाहेर 0 होईल कारण बाहेर विद्युत प्रवाह 0 आहे आणि म्हणून प्रती घनामना मध्ये जमा केलेली उर्जा बरोबर 120गुणिले 02r242a4 जी 082a4r2 इतकी मिळेल r Energyvolume12002r242a4082a4r2 मला प्रती लांबी उर्जा काढू दे आणि ती येईल μ082a4r2 गुणिले 2πr dr चे 0 ते त्रिजा a पर्यंतचे इंटिग्रेशन Energy storedlength0a082a4r2 2πrdr हे काढूया आणि यावरून होय उर्जा मिळेल जा आहे ∫0 2 a μ08π2a4 गुणिले 2π तिथे r 2 π r2 2 πr बरोबर हा 2 π रद्द होईल आणि मला 4π मिळेल म्हणून हे μ04πa4 गुणिले a4 भागिले 4 4 ज्यावरून μ0a4 पुन्हा 16 π ने रद्द होईल मी I2 विसरलो आणि हे ½ I2 हे सर्व मला शेवटी μ08युनिट लांबी एवढे उत्तर देईल जर मी प्रवाह सूत्र वापरले तर मला संपूर्ण प्रवाह भागिले r मिळेल 2πrdr016πI2 016πI212LI2 or L08πlength नंतर मला काय उत्तर मिळेल ते पाहूया या केस मध्ये मला मिळेल की समजा मी ही तार घेतो ज्यामध्ये चुंबकीय रेषा अश्या गोलाकार जात आहेत आणि b तुम्ही आधीच काढला आहे b बरोबर μ02π a2 I गुणिले r म्हणून मला जर प्रती युनिट लांबी साठी प्रवाह काढायचा असेल तर मी हे dr जाडीचे क्षेत्रफळ घेईन आणि त्यातून जाणारा प्रवाह बरोबर b I2πa2 r गुणिले b r 0 ते r पर्यंत ज्यावरून मला b I4πa2 वेळेचा वर्ग आहे a2 रद्द होतो आणि मला माफ करा हे μ0 आहे म्हणून मला μ04π I मिळेल आणि जर मी याला l बरोबर लिहिले तर l बरोबर μ04π हे उत्तर बरोबर आहे आधी मला μ08π असे मिळत होते या वेळी मला μ04π मिळाले म्हणून अशा केसेस मध्ये जिथे विद्युत प्रवाहाचे वितरण आहे तुम्हाला उर्जा पद्धत किंवा प्रवाह पद्धतीने दोन वेगवेगळी उत्तरे मिळतील हे उत्तर बरोबर असणार नाही कारण या केस मध्ये काय होतंय की विद्युत्प्रवाह विभागलेला आहे आणि म्हणून प्रवाह हा वेगवेगळ्या विद्युत प्रवाहामुळे आहे आणि म्हणून आपल्याला प्रवाह जोडण्याची पद्धत वापरावी लागेल ज्यामध्ये तुम्ही छोट्या विद्युत प्रवाहामुळे असलेले प्रवाह घ्या आणि त्याला विद्युत प्रवाहाने गुणाकार करा आणि त्यातून तुम्हाला उत्तर मिळेल परतू उर्जा पद्धत वापरण्यापेक्षा ते सुरक्षित आहे यामध्ये एका बिंदू वरील b हा सगळ्या विद्युत प्रवाहांनी दिला जातो आणि तुम्हाला मिळणारे उत्तर बरोबर असते